नमस्कार आज मी एक नवीन धडा किंवा नवीन मॉड्यूल सुरू करणार आहे जो टेन्शन मेंबर आहे

तर आतापर्यंत आपण बोल्ट जोडणी वेल्डेड जोडणी आणि इसेंट्रिक जोडणीपासून सुरू होणाऱ्या विविध प्रकारच्या जोडण्यांबद्दल चर्चा केली आहे आता आपण एकापाठोपाठ एक मेंबर रचना करणार आहोत मेंबर म्हणजे एकतर तो कॉम्प्रेशन मेंबर किंवा फ्लेक्सिबल मेंबर किंवा टेन्शन मेंबर आहे आता आर संरचनेच्या उलट येथे टेन्शन मेंबर आर संरचनेच्या बाबतीत महत्वाची भूमिका बजावते कारण डेड लोड किंवा सेल्फ वेटमुळे सामान्यतः संरचनेवर दाब पडतो आणि क्वचितच ताण येतो म्हणूनच आपण अशा प्रकारचे मेंबर वापरतो म्हणजे आपण आर रचना म्हणून रचना करतो परंतु अशा संरचनांच्या बाबतीत जेथे तणाव वारंवार उद्भवतो अशा ठिकाणी आपल्याला त्या स्टीलच्या मेंबर चा वापर करावा लागतो जेणेकरून स्टीलचा मेंबर ताण घेऊ शकेल तर औद्योगिक इमारती किंवा पुलांच्या बाबतीत विशेषतः विश्वस्त मेंबर ना तणावाला सामोरे जावे लागते कारण पुलांच्या बाबतीत वाहनाचा भार आणि वाऱ्याचा भार औद्योगिक संरचनेसाठी भूकंपाचा भार इत्यादींसह विविध प्रकारच्या भारांमुळे आपल्या ला आढळले की बरेच मेंबर बनतात म्हणजे अक्षीय तणावाखाली जातात तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण रचना शिकणार असतो तेव्हा स्टीलच्या संरचनेची रचना म्हणजे आपण टेन्शन मेंबर ची रचना कशी करावी हे शिकले पाहिजे मेंबर च्या बाबतीत आपल्यापैकी अनेकांना हे कळले नाही की आर मधील ताण मेंबर ची रचना परंतु स्टीलच्या बाबतीत आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे कारण आपल्याला माहित आहे की जेव्हा वारा येतो किंवा भूकंप येतो तेव्हा औद्योगिक रचना तयार होते तेव्हा काही स्तंभ संकुचित होतात आणि इतर स्तंभ तणावाखाली असतात आणि पुन्हा उलट दिशेने असल्यामुळे ज्या स्तंभाचे कॉम्प्रेशन होते ते टेन्शन होते आणि जे पूर्वी टेन्शन होते ते कॉम्प्रेशन होऊ शकतात तर औद्योगिक इमारत किंवा संरचनांच्या बाबतीत आपल्याला टेन्शन आणि कॉम्प्रेशन या दोन्हीसाठी मेंबर ची रचना करावी लागेल तर त्या गोष्टी आपण एक एक करून पाहणार आहोत आणि तुम्हाला माहित आहे की टेंशन मेंबर म्हणजे कदाचित कोणत्याही प्रकारच्या क्रॉस सेक्शनचा तो कोन विभाग असू शकतो तो गोलाकार विभाग असू शकतो तो उच्च विभाग असू शकतो कोणत्याही प्रकारचे विभाग वापरले जाऊ शकतात तथापि सामान्यतः आपण साधने वापरतो कारण त्याच्या फायद्यांमुळे भौमितिक गुणधर्मांमुळे आपण गोलाकार विभाग टेंशन मेंबर म्हणून वापरतो किंवा कधीकधी आपण कोन विभाग देखील वापरतो म्हणून जर आपण पाहिले की इमारतींसाठी सस्पेंशन ब्रिजमधील मेंबर केबल्स हे सहसा अक्षीय ताण शक्तींच्या अधीन असतात ज्यांची रचना योग्य प्रकारे करणे आवश्यक असते आणि मी सांगितल्याप्रमाणे जेथे गोलाकार रॉड आणि गुंडाळलेले कोन विभाग सामान्यतः वापरले जातात तेथे कोणत्याही क्रॉस सेक्शनल संरचनेचा वापर केला जाऊ शकतो हे टेन्शन मेंबरचे काही उपयोग आहेत जेथे केबल स्टेट ब्रिजच्या बाबतीत आपल्याला टेन्शनची रचना करणे आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे ट्रस मेंबर च्या बाबतीत काहीमेंबर तणावग्रस्त होतात ब्रेसिंगच्या बाबतीत आपल्याला टेन्साइल कृतीमध्ये येणाऱ्या ब्रेसिंगची रचना करणे आवश्यक आहे तर रॉक फ्लोट डेक इत्यादींना आधार देणाऱ्या हॅम्पर्स हँगरच्याबाबतीत मोत्यांच्या बाबतीत आपल्याला टेन्शन साठी रचना करावी लागेल आता टेन्शन मेंबर कडे येताना आपण पाहू की वेगवेगळ्या प्रकारचा विभाग वापरला जाऊ शकतो एक म्हणजे गोलाकार विभाग म्हणजे आपण गोलाकार विभाग वापरू शकतो आपण आयताकृती किंवा चौरस विभाग वापरू शकतो जर आपण हा कोन विभाग पाहिला तर आपण कोन विभाग वापरू शकतो आणि अर्थातच कोन विभाग मागे ते मागे कोन विभाग वेगळ्या प्रकारे देखील आपण असे करू शकतो की आपण अशा प्रकारे कोन विभाग बनवू शकतो की हा एक कोन आहे आणि हा दुसरा कोन आहे जो गुसेट प्लेटशी जोडला जात आहे हे देखील कधीकधी आपण वापरतो तर हे येथे देखील लिहिले जाते जर आपल्याला दिसले की हे दोन कोन विभाग बोल्ट कनेक्शनसह गसेट प्लेटशी जोडलेले आहेत किंवा चार कोन विभाग देखील जोडलेले आहेत अशा प्रकारे आपण काही कोन विभाग बनवू शकतो त्यानंतर इतर विविध प्रकारच्या संरचना जसे की हे दोन चॅनेल विभाग मागे मागे आहेत जे सामान्यतः आपण कम्प्रेशन मेंबर साठी म्हणजेकॉम्प्रेशन मेंबर साठी वापरतो परंतु कधीकधी आपल्याला टेन्शन मेंबर च्या रचनेसाठी देखील आवश्यक असू शकते पुन्हा चॅनेल विभाग समोरासमोर जोडलेला असू शकतो तो पुन्हा कोन विभाग बॉक्स बनवून अशा प्रकारे जोडला जाऊ शकतो आणि कोणी गुसेट प्लेट आणि इतर अतिरिक्त प्लेट्सच्या वापरासह कोन विभाग जोडू शकतो आपण कोन विभाग देखील बनवू शकतो याचा अर्थ असा आहे की अंगभूत विभाग तयार करण्यासाठी कोन विभाग वापरा जो टेन्शन मेंबर रचनेसाठी उपयुक्त ठरेल आता आपण स्ट्रेंथ वर परिणाम करणाऱ्या विविध घटकांबद्दल चर्चा करू आपण स्ट्रेंथ वर परिणाम करणाऱ्या घटकांबद्दल चर्चा करू म्हणजे स्ट्रेंथ च्या आकाराची स्ट्रेंथ तर येथे एक छिद्र म्हणजे बोल्टमुळे बोल्ट छिद्र आहे जर तुमच्याकडे प्लेट असेल आणि जर आपण छिद्राशी जोडणी केली तर त्या भागाचे निव्वळ क्षेत्र कमी होणार आहे म्हणूनच जेव्हा आपण निव्वळ क्षेत्राची गणना करणार असतो किंवा टेन्साइल स्ट्रेंथची गणना करण्यासाठी आपल्याला बोल्ट होलचे क्षेत्र कमी करावे लागेल कारण हे बोल्ट होल टेन्शन घेऊ शकत नाही म्हणूनच छिद्र असल्यास स्ट्रेंथ कमी होईल मग आणखी एक घटक म्हणजे मेंबर ची भूमिती घटक असा आहे की गेज लांबी आणि त्याच्या व्यासाच्या गेज लांबीचे कमी गुणोत्तर g आणि व्यास d आहे ज्यामुळे निव्वळ विभागात कॉन्ट्रॅक्शन रोखता येते आणि त्यामुळे ते अधिक कार्यक्षम आहे याचा अर्थ जेव्हा g बाय d गुणोत्तर कमी असेल तेव्हा ते अधिक कार्यक्षम असेल तर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल तर दुसरा म्हणजे डक्टिलिटी घटक जर मेंबर डक्टाईल झाले तर मेंबर डक्टिलिटी घटक बनले तर ते त्याची ताकद वाढवते कारण मेंबर च्या डक्टिलिटी मुळे स्ट्रेस चे वितरण सम होते आणि त्यामुळे आपल्याला अधिक स्ट्रेंथ मिळू शकते म्हणजे जर मेंबर लवचिक असेल तर अधिक स्ट्रेंथ होईल मग रेसिड्युअल स्ट्रेस च्या बाबतीत जर आपल्या मेंबर मध्ये अवशिष्ट ताण असेल तर रेसिड्युअल स्ट्रेंथ चा अधिक स्पष्ट परिणाम होतो जिथे फटिग असतो फटिग च्या बाबतीत आपल्याला रेसिड्युअल स्ट्रेस किती आहे हे देखील मोजावे लागेल त्यामुळे त्यानुसार काळजी घ्यावी लागेल मग फास्टनर्सच्या फास्टनर स्पेसिंगचे अंतर हे देखील आहे की जर अंतर व्यासाच्या तुलनेत जवळ असेल तर ब्लॉक शियर अयशस्वी होईल याचा अर्थ जेव्हा एखादा मेंबर जोडला जातो तेव्हा त्याच्या व्यासाच्या तुलनेत जर अंतर कमी असेल तर ब्लॉक शियर फेल्युअर होण्याची शक्यता असते त्यामुळे त्याचीही काळजी घ्यावी लागेल पुढील म्हणजे शिअर लॅग इफेक्ट हा टेन्शन मेंबर च्या डिझाइन शिअर लॅग इफेक्टच्या बाबतीत खूप महत्त्वाचा आहे खरे तर कधीकधी मेंबर एकूण मेंबर गसेट प्लेटशी किंवा प्रणालीशी जोडलेले नसतात त्यामुळे जेव्हा मेंबर ना टेन्शन ला सामोरे जावे लागते त्यामुळे घटकाचे किंवा मेंबर चे सर्व भाग थेट जोडलेले नसतात परिणामी ते थेट तणावाखाली नसतात म्हणून या क्रॉस सेक्शनमध्ये टेनशन फोर्स योग्यरित्या वितरित केली जात नाही तर शियर लॅग इफेक्टला वाव आहे त्यामुळे शिअर लॅग प्रभावामुळे मेंबर ची स्ट्रेंथ कमी होते तर जेव्हा ते असते तेव्हा समजा एखाद्या मेंबर च्या बाबतीत असे समजा की एक कोन गुसेट प्लेटशी जोडलेला आहे आता जेव्हा टेन्शन फोर्स लागू केला जातो तर हा भाग थेट टेन्शन खाली असेल कारण तो थेट जोडलेला आहे परंतु हा भाग टेन्शन खाली आहे परंतु एका वेळी असे होणार नाही की थोडा विलंब होईल तर त्या मागे पडल्यामुळे शिअर लॅग प्रभाव दिसून येईल आणि शिअर लॅग प्रभावामुळे मेंबर ची स्ट्रेंथ कमी होईल आता निव्वळ क्षेत्राच्या गणनेकडे येत आहोत कारण टेन्शन मेंबर च्या अक्षीय टेन्शन फोर्स च्या बाबतीत निव्वळ क्षेत्र महत्वाची भूमिका बजावते कारण जेव्हा आपण विभागाची यील्डिंग किंवा विभाग रप्चर शोधू तेव्हा याचा अर्थ असा होतो की मेंबर जेव्हा टेन्शन खाली असतो तेव्हा तो त्याच्या क्रिटिकल विभागासह चित्रात येऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला निव्वळ क्षेत्र शोधावे लागेल निव्वळ क्षेत्राचा अर्थ मुळात एकूण क्षेत्र वजा संपूर्ण क्षेत्र आहे कारण बोल्टच्या उपस्थितीमुळे मेंबर ना संपूर्ण बनवले जाते त्यामुळे ते संपूर्ण टेन्शन सहन करू शकत नाही तर जेव्हा आपण निव्वळ क्षेत्राची गणना करणार असतो तेव्हा आपल्याला ते क्षेत्र कमी करावे लागेल इतकेच नाही तर याचा अर्थ असा आहे की तो कोणत्या विभागात अयशस्वी होणार आहे याची आपल्याला गणना करावी लागेल असे अनेक पर्याय समोर येतील ज्याद्वारे अपयशाची शक्यता असेल अयशस्वी होणे म्हणजे फुटणे अयशस्वी होणे तर आपल्याला वेगवेगळ्या पर्यायांची गणना करावी लागेल आणि नंतर आपल्याला कोणता सर्वातक्रिटिकल आहे हे शोधावे लागेल आणि त्या क्रिटिकल विभागानुसार आपल्याला रप्चर मुळे काय स्ट्रेंथ आहे हे शोधावे लागेल तर अशा प्रकारे आपण ते बनवू तर मुळात निव्वळ क्षेत्र म्हणजे एकूण क्षेत्र वजा संपूर्ण क्षेत्र तर हे सूत्र आहे जे आपण वापरू शकतो तथापि प्रत्येक बाबतीत त्यात थोडासा बदल होईल तर हे खरे आहे जेव्हा प्लेट्स चेन बोल्टिंगमध्ये असतात असे म्हणा की जेव्हा दोन प्लेट्स कनेक्शनमध्ये असतात तेव्हा आपल्याला माहित असते आणि तणावाखाली P म्हणा आणि असे म्हणा की बोल्टिंग कनेक्शन चेन बोल्टिंगने तयार केले जातात तर या दिशेने फेल्युअर ची शक्यता असेल कारण या दिशेने बरोबर किंवा या दिशेने म्हणा तर या दिशेने या मार्गावर निव्वळ विभाग क्षेत्र कमी असेल जर मी येथे विचार केला तर निव्वळ विभाग क्षेत्र B गुणिले t असेल जर हे B असेल तर प्लेटची रुंदी B असेल आणि जाडी t असेल तर एकूण क्षेत्र B गुणिले t असेल परंतु याविभागांचे क्षेत्र कमी असेल जे एकूण क्षेत्र वजा संपूर्ण क्षेत्र असेल संपूर्ण क्षेत्राचा अर्थ असा आहे की जर छिद्राचा व्यास dh असेल आणि जर t ही जाडी असेल तर dh गुणिले t गुणिले n छिद्रे असतील तर हा Bt वजा dh गुणिले t गुणिले n म्हणजे एकूण क्षेत्र वजा संपूर्ण क्षेत्र तर मी A नेट शोधू शकतो की निव्वळ क्षेत्र आह B वजा n गुणिले dh गुणिले t आहे अशा प्रकारे मी निव्वळ क्षेत्रफळाची गणना करू शकतो जिथे t ही प्लेटची जाडी आहे dh हा छिद्राचा एकूण व्यास आहे आणि B ही प्लेटची रुंदी आहे आणि n ही 1 ओळीत 1 ओळीत बोल्टची संख्या आहे तर चेन बोल्टिंगच्या बाबतीत आपण निव्वळ क्षेत्राची गणना अशा प्रकारे करू शकतो परंतु स्टॅगर बोल्टच्या बाबतीत आपल्याकडे वेगळे सूत्र आहे स्टॅगर किंवा झिगझॅग बोल्टच्या बाबतीत आपण त्याला झिगझॅग बोल्ट देखील म्हणतो तेथे मीन बोल्ट एका विशिष्ट रेषेत नसतात आणि ते झिगझॅग पद्धतीने वितरित केले जातात तर निव्वळ क्षेत्राची गणना कशी करायची हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे आणि निव्वळ क्षेत्राची गणना म्हणजे ते कसे अयशस्वी होणार आहे हे आपल्याला पाहावे लागेल तर येथे आपण पाहू शकतो की समजा बोल्ट जोडणी जर अशी असेल तर ती अशा प्रकारे अयशस्वी होऊ शकते असे म्हणा की मी 1 2 3 4 असे नाव देऊ शकतो तर अपयश येऊ शकते अपयश 1 2 3 4 सोबत येऊ शकते पुन्हा या दिशेनेही अपयश येऊ शकते जर हे 5 असेल तर हे 6 म्हणजे 1 2 5 6 आहे तर या दिशेने देखील ते अयशस्वी होऊ शकते 1 2 5 6 तसेच ते अयशस्वी देखील होऊ शकते 1 2 5 3 4 म्हणजे ते अशा प्रकारे क्रॅक होऊ शकते मग हे नंतर हे तर 3 पर्याय आहेत ज्याद्वारे अपयश येऊ शकते तर आपल्याला काय माहित असणे आवश्यक आहे की या 3 पर्यायी मार्गावरील निव्वळ क्षेत्र काय आहे हे शोधणे आवश्यक आहे आणि निव्वळ क्षेत्र शोधणे सर्वात महत्वाचे असेल तर त्या रेषेवर आधी अपयश येईल तर म्हणूनच आपल्याला गणना करावी लागेल आणि स्टॅगर्ड जॉइनच्या बाबतीत ती डिडक्शन असे असेल की जर मी 1 2 3 4 चा विचार केला तर डिडक्शन येथे 2 संपूर्ण 2 संपूर्ण क्षेत्र असेल परंतु जर माझ्याकडे या ठिकाणी 1 2 5 6 असेल तर मी पाहू शकतो की डिडक्शन 2 आहे परंतु यात स्ट्रेंथ मिळवण्याची शक्यता आहे तर याची काळजी घ्यावी लागेल की विभागीय क्षेत्राची छिद्रे मानली जातील जी Psi स्क्वेअर गुणिले t बाय 4 g म्हणून मानली जातील तर हा भाग आपल्याला Ps चा वर्ग i भागिले tg घ्यावा लागेल तर याचा अर्थ असा आहे की येथे पी हे स्टॅगर्ड पिच Pअसे आहे की si हे पिच अंतर Psii म्हणजे 1 2 3 4 यासारखे स्टेगर्ड पिच आणि g हे अंतर आहे म्हणजे हे अंतर g आहे तर स्टॅगर्ड ची संख्या म्हणजे डायगोनल मार्ग 1 आहे तर हे n गुणिले याचा अर्थ 1 मध्ये जोडले जाईल तर या ठिकाणी आपण निव्वळ क्षेत्र शोधू शकतो जसे की a n हा b वजा n गुणिले dh असेल म्हणजे तो कोणत्या मार्गावर जात आहे त्यानुसार किती बोल्ट चित्रात येत आहेत हे आपल्याला पाहावे लागेल आणि त्यानुसार n निश्चित केले जाईल आणि नंतर 4 ग्रॅमने Psi वर्ग ची बेरीज म्हणजे स्टॅगर्ड रेषेची संख्या किंवा ती इन्क्लाइन्ड रेषा ज्याद्वारे ती जात आहे तर येथे t मध्ये तर येथे b ही प्लेटची रुंदी आहे आणि t ही प्लेटची जाडी आहे आणि dh हा छिद्र व्यास आहे याचा अर्थ डायोड पंच होलच्या बाबतीत बोल्ट व्यास अधिक 2 किंवा 2 मिलिमीटर आणि g ही बोल्ट होलच्या दरम्यानची गेज लांबी आहे आणि Ps ही मी आधी आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे बोल्ट होलच्या रेषेदरम्यान दर्शविलेली स्टॅगर्ड पिच ची लांबी आहे याचा अर्थ या आकृतीमध्ये स्टेगर्ड पिच मध्ये ही स्टॅगर्ड पिच असेल आणि n ही क्रिटिकल विभागात पडणाऱ्या बोल्टची समान संख्या आहे आणि i ही इन्क्लाइन्ड लेग ची संख्या आहे याचा अर्थ या प्रकरणात मी 1 2 5 6 1 2 5 6 तर n 1 आहे आणि जर मी 1 2 5 6 1 2 5 6 चा विचार केला तर हे 1 असेल तर अशा प्रकारे आपण विचार करू आता जर गेजचे अंतर आणि स्टॅगर्ड पिच चे अंतर वेगळे असेल तर गणना कशी करावी हे आणखी एक केस आहे जिथे मी विचार करतो की पिच चे अंतर वेगळे आहे तर उदाहरणार्थ ही केस जेथे 2 प्लेट्स लॅप जॉइंट P शी जोडलेले आहेत ते टेन्साइल फोर्स कार्यरत आहे आणि येथे एक बोल्ट आहे हा आणखी एक बोल्ट आहे हा आणखी एक बोल्ट आहे याचा अर्थ असा की तो या 1 2 3 मध्ये अयशस्वी होऊ शकतो तर अपयश येऊ शकते जर मला दिसले की अपयश 1 2 3 सोबत होईल ही एक केस आहे तर दुसरी केस 1 2 4 4 म्हणजे हे एक 4 आहे आणि जर मी हे 5 आहे आणि हे 6 आहे आणि हे 7 आहे असे मानले तर तर 1 2 4 नंतर 5 6 म्हणजे अशा प्रकारे 1 2 4 5 6 दुसरी व्याप्ती अशी आहे की 1 2 4 नंतर 7 1 2 4 7 1 2 4 7 आणि दुसरे देखील 1 2 5 6 म्हणजे ते अशा प्रकारे अयशस्वी होऊ शकते असेही मी म्हणत आहे तर असे 4 पर्याय आहेत की 1 2 5 नंतर 6 तर आपल्या कडे 4 पर्याय आहेत आणि आपल्याला या 4 रेषेवरील निव्वळ क्षेत्र शोधावे लागेल आणि नंतर मला किमान एक शोधावा लागेल आणि किमान एक निव्वळ क्षेत्र असेल ज्यासाठी ते अयशस्वी होऊ शकते तर मी एक एक करून गणना करेन आणि मग मी निव्वळ क्षेत्र शोधण्याचा प्रयत्न करेन तर या ठिकाणी मी निव्वळ क्षेत्राची गणना कशी करू तर या ठिकाणी असे म्हटले जाईल की b वजा nd अधिक ps1 वर्ग भागिले 4 g1 अधिक ps2 वर्ग भागिले 4 g2 गुणिले t बरोबर तर हे प्रकरण प्रत्यक्षात हे 1 2 4 5 6 आहे या ठिकाणी हे केस नवीन असेल तर आपण येथे काय पाहत आहोत येथे आपण पाहत आहोत की b वजा nd येथे n 3 असेल आणि ps1 हे एक ps1 आहे हे मी ps1 म्हणू शकतो आणि हे ps2 आहे कारण या 1 2 4 नंतर 4 ते 5 ते येत आहे तर ते Ps2 बरोबर आहे तर Ps 1 बाय 4 g 1 हे g 1आहे आणि मला माफ करा तर हेg1 g 1 आहे आणि हे g 2 आहे तर जर मी 4 g1 आणि नंतर ps2 चा वर्ग भागिले 4 g2 विचारात घेतले तर तर मी अशा प्रकारे गणना करू शकतो परंतु जर मी विचार केला की ते 1 2 5 6 च्या बाजूने अयशस्वी होत आहे म्हणजे 1 2 5 6 तर या ठिकाणी ते b वजा n d n म्हणजे 1 गुणिले d अधिक असेल तर या केस चा मी विचार केला पाहिजे की हे p s 3 समजा p s 3 वर्ग असेल तर हे g 1 अधिक g 2 असेल म्हणजे या विशिष्ट प्रकरणासाठी 4 g 1 अधिक g 2 गुणिले t हा n असेल तर प्रत्येक बाबतीत आपल्याला an मूल्य काय आहे याचा विचार करावा लागेल आणि त्यानुसार आपल्याला सर्वात क्रिटिकल मूल्य शोधावे लागेल तर आता मी तीच गोष्ट या चित्रात दाखवीन तर एखाद्याला समजू शकेल तर मी जे काही चर्चा केली आहे त्याचा सारांश देण्यासाठी आपण असे म्हणू शकतो की निव्वळ क्षेत्र a n आपण b वजा ndh गुणिले t म्हणून मोजू शकतो जेथे t ही प्लेटची जाडी dh म्हणजे प्लेटचा एकूण व्यास b ही प्लेटची रुंदी आहे आणि n ही एका ओळीत बोल्टची संख्या आहे तर एका ओळीत किती बोल्ट आहेत याचा अर्थ या ओळीत किती बोल्ट आहेत तर या केस मध्ये ते 3 असेल तर साखळी बोल्टिंगसाठी मी निव्वळ क्षेत्र सहजपणे शोधू शकतो कारण एकूण क्षेत्र जे b गुणिले t वजा n म्हणजे संपूर्ण क्षेत्र n गुणिले dh गुणिले t तर मी अशा प्रकारे गणना करू शकतो परंतु समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपल्याला झिगझॅग बोल्टिंगसाठी निव्वळ क्षेत्राची गणना करावी लागते तर झिगझॅग बोल्टिंगच्या बाबतीत आपण दोन गोष्टींवर चर्चा केली आहे एक म्हणजे जर PSi हा PSI किंवा Sअसेल तर आपण जे काही म्हणू शकतो जर हे समान असेल तर याचा अर्थ जर पुन्हा हे येथे आहे तर ते पुन्हा असे होईल जर हे येथे असेल तर ते असे जाईल याचा अर्थ असा की येथे S समान आहे आणि जर g अंतर देखील समान असेल तर मी विभागीय क्षेत्र छिद्रांची बेरीज लिहू शकतो जी म्हणजे PSI वर्ग भागिले t गुणिले t भागिले 4 gi आणि फेल्युअर जसे मी सांगितले होते की फेल्युअर 1 2 3 4 सोबत होईल तर 1 2 3 4 या दिशेने फेल्युअर येऊ शकते 1 2 5 6 पुन्हा फेल्युअर येऊ शकते 1 2 5 3 4 तर जर मी 1 2 5 3 4 च्या बाजूने फेल्युअर चा विचार केला तर n 2 असेल कारण इन्क्लाइन्ड रेषांची संख्या 2 आहे तर n हा 2 असेल तर अशा प्रकारे आपण गणना करू शकतो आणि सूत्र आपल्याला माहित आहे की a n हे b वजा ndh अधिक PSIवर्ग भागिले 4 gi गुणिले tअसेल तर मी पॅरामीटरचे नाव सांगितले आहे की n हे क्रिटिकल सेक्शनमधील बोल्ट होल्सच्या संख्येएवढे आहे याचा अर्थ असा आहे की मी कोणत्या विभागातून जात आहे त्यानुसार मी बोल्ट होल्सची संख्या शोधू शकतो आणि आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे PS ही बोल्ट होल्सच्या रेषेदरम्यानची एक स्टॅगर्ड पिच लांबी आहे आणि जी ही बोल्ट होल्सच्या दरम्यानची गेज लांबी आहे आणि आधी आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे आपण आकृती दर्शविली आहे आणि dh हा बोल्ट होल्सचा व्यास आहे आणि b आणि t ही प्लेटची रुंदी आणि जाडी अनुक्रमे आहे त्यामुळे निव्वळ क्षेत्राची गणना केली जाऊ शकते आता जर वेगवेगळ्या प्रकरणांसाठी स्टॅगर्ड पिच वेगळी असेल तर उदाहरणार्थ या केस मध्ये हे PS 2 किंवा S2 आहे आणि हे PS 1 किंवा S 1 आहे आपण हे चिन्हांकित करू शकतो आणि जर आपण येथे पाहिले तर S 1 आणि S 2 भिन्न आहेत याचा अर्थ असा आहे की हा बोल्ट या दिशेने नाही म्हणजे या रेषेत ते स्थित नाही तर या ठिकाणी आपल्याला वैयक्तिक स्टॅगर्ड अंतर विचारात घेऊन निव्वळ क्षेत्राची गणना करावी लागेल तर जर मी 1 2 5 4 5 6 च्या बाजूने निव्वळ क्षेत्राचा विचार केला तर तर तेथे 2 इन्क्लाइन्ड रेषा आहे तर यासाठी मला हे PS 2 चा वर्ग बाय 4g 2 बनवावे लागेल आणि यासाठी मला PS 1वर्ग बाय 4 g 1 जोडावे लागेल आणि निव्वळ क्षेत्र मी अशा प्रकारे शोधू शकतो तर हे b वजा nd अधिक PS 1 वर्ग भागिले 4 g1 अधिक PS 2 वर्ग भागिले 4 g2 गुणिले t असेल आणि फेल्युअर वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकते तर निव्वळ क्षेत्रफळाची गणना मला 1 2 3 1 2 4 5 6 1 2 5 6 आणि 1 2 4 7 साठी निव्वळ क्षेत्रफळाच्या गणनेचा निर्णायक मार्ग किंवा रेषा शोधावी लागेल तर मी या 4 प्रकरणांसाठी निव्वळ क्षेत्राची गणना करेन आणि किमान एक क्रिटिकल असेल ज्याद्वारे फेल्युअर येईल त्यामुळे हे पाहून आपण सांगू शकत नाही की ते कोणत्या ओळीत अपयशी होणार आहे तर मला गणना करावी लागेल आणि मग मला शोधावे लागेल की कोणता सर्वात क्रिटिकल असेल तर या ठिकाणी मी आजच्या व्याख्यानाचा समारोप करू इच्छितो तर दुसऱ्या दिवशी मी एक उदाहरण घेणार आहे आणि निव्वळ क्षेत्राची गणना कशी केली जाणार आहे हे आपण बघणार आहोत आभारी आहे